यापूर्वी रीअल टाइम शेड्युलरमध्ये जे सुरुवातीला सोप्या टास्क शेड्यूलर्स नंतर क्लॉक ड्राईव्ह शेड्यूलर आणि इव्हेंट ड्राईव्ह शेड्युलर्सपासून सुरू होते आपण दोन महत्त्वाचे शेड्यूलर्स पाहिले रेट मोनोटोनिक शेड्यूलर आणि सर्वात जुनी एअरलिस्ट डेडलाईन फर्स्ट शेड्यूलर आणि या दोन शेड्युलर दरम्यान रेट मोनोटोनिक शेड्युलर प्रचंड लोकप्रिय आहे आणि बर्याच एप्लिकेशन्स मध्ये वापरला जातो आणि रीअल टाइम ऑपरेटिंग सिस्टम द्वारे देखील समर्थित आहे ग्रहीत धरा टास्क स्टेट स्वतंत्र आहे याचा विचार करा आणि नंतर त्यास वास्तववादी एप्लिकेशन्स वर लागू करण्याचा हळूहळू प्रयत्न करा टास्क शेअर नॉन प्रिम्पटेबल रिसोर्सेस आणि सेमफोरची पारंपारिक ऑपरेटिंग सिस्टम योग्यरित्या टास्क करत नाहीत तेव्हा उद्भवणार्या समस्यांकडे पहात आहोत आणि ज्या समस्या उद्भवतात त्या प्राधान्य इनव्हर्जन आणि अनबाउंड प्राधान्य इनव्हर्जन असतात कमी प्राधान्य टास्क त्याच्या क्रिटिकल सेक्शनत वापरत असलेला वेळ कमी करुन काळजीपूर्वक प्रोग्रामिंगद्वारे प्रायोरिटी इनव्हर्झन सोडविला जाऊ शकतो परंतु अनबॉऊण्डेड प्रायॉरीटी इनव्हर्जनकरणे ही एक क्रिटिकल समस्या आहे आणि या समस्येचे योग्य प्रकारे लक्ष न देण्यापूर्वी भूतकाळातील अनेक एप्लिकेशन्स अयशस्वी झाले सर्वात सोपा उपाय म्हणजे प्रायोरिटी इनहेरिटेन्स प्रोटोकॉल जेथे कमी प्राधान्य टास्क रिसोर्सेस प्रतीक्षा करीत असलेल्या हाय प्रायोरिटीटास्क चे प्राधान्य मिळते हा प्रोटोकॉल सोपा आहे आणि प्रायोरिटी इनहेरिटेन्स प्रोटोकॉल अनबॉऊण्डेड प्रायॉरीटी इनव्हर्जन समस्येवर मात करतो परंतु नंतर त्यातून काही समस्या उद्भवतात आणि काही इतर समस्यांकडेही लक्ष दिले जात नाही मूलभूत प्रायोरिटी इनहेरिटेन्स प्रोटोकॉल च्या नुकसानाबद्दल चर्चा करूया आणि मग आम्ही अधिक अत्याधुनिक प्रोटोकॉल पाहू प्रायोरिटी इनहेरिटेन्स प्रोटोकॉल च्या दोन महत्त्वपूर्ण कमतरता आहेत प्रथम चैन ब्लॉकिंग करणे आणि नंतर दुसरे म्हणजे ते प्रिव्हेंट डेडलॉकसाठी काहीही करत नाही जेव्हा आम्ही मूलभूत प्रायोरिटी इनहेरिटेन्स योजना वापरतो तेव्हा कार्ये गहाळ होऊ शकतात परंतु मूलभूत प्राधान्यप्रायोरिटी इनहेरिटेन्स प्रोटोकॉल च्या आधारे सुधारित अधिक परिष्कृत अल्गोरिदम या समस्यांवर मात करतात प्रथम जेव्हा आपण प्रायोरिटी इनहेरिटेन्स प्रोटोकॉल वापरला जातो तेव्हा डेडलॉकच्या घटनेचे निरीक्षण करण्याचा प्रयत्न करूया दोन रिअल टाईम टास्क T1आणि T2 आहेत आणि ही दोन्ही कार्ये दोन संसाधनांची आवश्यकता आहेत असे गृहीत धरून T1आणि T2 या दोघांना CR1आणि CR2 ची आवश्यकता आहे आणि आपण असे समजू या की रेट मोनोटोनिक योजनेद्वारे T1T2 पेक्षा जास्त प्राधान्य आहे परंतु नंतर T2 प्रथम धावण्यास सुरवात करते कारण T1साठी जॉब नसल्यामुळे T1चे फेजिंग T2 पेक्षा नंतर आहे किंवा कदाचित T1चा टप्पा पूर्ण झाला असेल आणि T2 चा वापर सुरू झाला आहे T2 प्रथम चालते आणि नंतर हाती घेतलेल्या क्रियांचा क्रम आहे आयटी इंस्ट्रक्शन लॉक R2 कार्यान्वित करते आणि क्रिटिकल रिसोर्सेस R2 उपलब्ध असल्याने ते R2 ला यशस्वीरित्या लॉक करू शकते आणि नंतर काही अतिरिक्त प्रक्रिया करते यावेळी टास्क T1ची घटना येते आणि उच्च प्राधान्य असल्याने ते T2 ला गर्दी करते परंतु नंतर काही स्थानिक प्रक्रिये नंतर ते R1 ला लॉक करते आणि नंतर R1 वापरून अधिक प्रक्रिया करते आणि नंतर संसाधनांची आवश्यकता R2 आहे आणि जेव्हा हे R2 लॉक करते परंतु R2 आधीपासूनच T2 ने लॉक केले आहे आणि अशा प्रकारे T1 ब्लॉक होते आणि नंतर T2 चे नियंत्रण मिळते आता T2 R2 चा वापर करुन अंमलात आणते आणि नंतर त्याला R1 ची पुन्हा आवश्यकता असते परंतु T1ने आधीच लॉक केलेला R 1 लॉक करण्याचा प्रयत्न केल्यामुळे हे गतिरोधक परिस्थिती निर्माण करते जरी प्राथमिक प्रायोरिटी इनहेरिटेन्स योजना वापरुन डेडलॉक उद्भवू शकतात T2 अँड टी २ अवरोधांप्रमाणेच जर T2 ची प्राधान्य T1पर्यंत वाढली तरीही ती मदत करत नाही आणि गतिरोध परिस्थिती अजूनही उद्भवली आहे मूलभूत प्रायोरिटी इनहेरिटेन्स स्कीम सामना थांबविणारी दुसरी अडचण आहे पुढे आम्ही चैन ब्लॉकिंग करण्याबद्दल चर्चा करू जेव्हा टास्क आवश्यक असेल तेव्हा ते कसे उद्भवते प्रत्येक वेळी टास्क रिसोर्सेस आवश्यकता असणार्या रिसोर्सेस संख्या आणि चैन ब्लॉकिंग करण्याच्या कारणास्तव किंवा ती भिन्न रिसोर्सेस मधून जात आहे जर एखाद्या कार्यास n संसाधनांची आवश्यकता असेल आणि प्रत्येक वेळी एखाद्यास संसाधनांसाठी विनंती केली असेल तर अग्रक्रम निर्माण होते तेव्हा ते उत्पन्न होते आणि त्या रिसोर्सेस प्रतीक्षा करावी लागते आणि त्यावेळी कमी प्राधान्य कार्ये अंमलात आणतात आणि अखेरीस एकाधिक प्राधान्य इनव्हर्जन उद्भवतात चैन ब्लॉकिंग करण्याच्या स्थितीत जेव्हा एखाद्या कार्यास एकाधिक संसाधनांची आवश्यकता असते तेव्हा सर्व एकत्र प्रतीक्षा करण्याची वेळ खूप उच्च असू शकते आणि उच्च प्राथमिकता टास्क सहजपणे त्याची अंतिम मुदत चुकवू शकते चैन ब्लॉकिंग करणे ही एक क्रिटिकल समस्या आहे पाठवणे ही एक योजनाबद्ध आकृती आहे आपण असे गृहित धरू की T1ला सर्वात जास्त प्राधान्य दिले जाणारे टास्क 2 संसाधनांची आवश्यकता आहे टास्क T1सुरुवातीला CR1साठी अवरोधित करते कारण T2 CR1आणि CR2 धारण करते थोड्या वेळाने T2 CR1रिलीझ करते आणि T1कार्यान्वित करण्यास प्रारंभ करते परंतु नंतर थोड्या वेळाने CR2 आवश्यक आहे आणि पुन्हा ते CR2 साठी ब्लॉक होते परंतु प्रक्रियेत ते प्रायोरिटी इनव्हर्झन करते प्रायोरिटी इनहेरिटेन्स स्कीम योजने अंतर्गत उच्च प्राधान्य टास्क मल्टिपल प्रायोरिटी इनव्हर्झन नसलेल्या रिसोर्सेस वापर करत असल्यास मल्टिपल प्रायोरिटी इनव्हर्व्हन्समधून जाऊ शकते परंतु जसजसे आपण पुढे जाऊ आम्ही अधिक सोफिस्टिकेटेड अल्गोरिदम चैन ब्लॉकिंग करण्याच्या समस्येवर मात करतो खालील एक सामान्य उदाहरण आहे आपण हे समजून घेऊ की T1हे एक उच्च प्राधान्य टास्क आहे हे रिसोर्सेस न वापरता काही स्थानिक प्रक्रिया करते आणि नंतर त्यास रिसोर्सेस R2 ची आवश्यकता असते आणि हे R2 वापरून पुढील प्रक्रिया करते नंतर त्याला R3आवश्यक आहे नंतर R4 आणि ते पुढे चालू आहे चला असे गृहित धरू की बरीच कमी प्राधान्य कार्ये आहेत ज्यांना या स्रोतांची आवश्यकता आहे उदाहरणार्थ T2 ला R2 ची रिसोर्सेस आवश्यक आहे आणि हे R2 सह काही प्रक्रिया करते T3 R3 सह प्रक्रिया करते T4आर 4 सह Tn 1 Rn 1 आणि Tnला रिसोर्सेस Rn आवश्यक आहे समजा सुरुवातीला सर्वात कमी प्राधान्य असलेले Tn टास्क एक्सिक्युशन करण्यास प्रारंभ करते आणि त्यास Rn लॉक करते त्याचप्रमाणे इतर सर्व कार्ये त्यांच्या संसाधनांना लॉक करतात आणि त्वरित T1ची घटना उद्भवते हे प्रारंभी काही प्रक्रिया करते परंतु नंतर त्यास R2 रिसोर्सेस आवश्यकता असते आणि R2 आधीपासूनच T2 द्वारे लॉक केलेला आहे आणि म्हणूनच T1 ब्लॉक होते T2 अंमलात आणण्यास सुरूवात करते कारण T1 ब्लॉक झाले आहे आणि सीपीयू उपलब्ध होते आणि ते स्थानिक प्रक्रिया करते आणि R2 रिलीझ करते T1ला R2 एन्ड प्रोसेसिंग सुरू होते त्यानंतर R3ची आवश्यकता असते जी T3 ने आयोजित केली आहे आणि पुढे चालू आहे सर्व N रिसोर्सेस साठी हे एकामागून एक अग्रक्रम उत्पन्न होते T1 टास्क करण्याच्या जास्तीत जास्त वेळेच्या वेळेस समान वेळ आहे ज्यासाठी या प्रत्येक घटकासाठी प्रत्येक कालावधी साठी त्या कालावधी साठी एक बेरीज आहे ज्यात प्रत्येक टास्क करण्यासाठी त्यांचे संबंधित रिसोर्सेस आहेत उदाहरणार्थ या परिस्थितीत N रिसोर्सेस मुळे T1टास्कसाठी एकूण ब्लॉक करण्याची वेळ T2 रिसोर्सेस R2 चा वापर करेल T3 संसाधने R3चा वापर करेल आणि पुढे जाईल आणि Tn ला Rn रिसोर्सेस आवश्यक आहे जे मोठे असू शकते साधे प्रायोरिटी इनहेरिटेन्स स्कीम योजनेत चैन ब्लॉकिंग करणे ही एक क्रिटिकल समस्या आहे या योजनेस ऑपरेटिंग सिस्टम कडून अगदी कमीतकमी समर्थन आवश्यक आहे आणि म्हणूनच साध्या एप्लिकेशन्स मध्ये ते वापरला जातो परंतु नंतर प्रोग्रामर एप्लिकेशन्स डिझायनर दोन क्रिटिकल समस्या उदा डेडलॉक समस्या आणि चैन ब्लॉकिंग करण्याच्या समस्ये बद्दल माहिती असणे आवश्यक आहे प्रायोरिटी इनहेरिटेन्स प्रोटोकॉल चे काही गुणधर्म खालीलप्रमाणे आहेत टास्कला Ta नॉन प्रीम्पटेबल रिसोर्सेस आवश्यकता आहे जे K लो प्रायोरिटी टास्क करते नंतर प्रायोरिटी इनहेरिटेन्स स्कीम योजनेंतर्गत Ta प्रायोरिटी इनव्हर्झन साठी अधिकतम कालावधी सहन करावा लागतो त्या के खालच्या प्राधान्य कार्यांची अंमलबजावणी वेळेची जास्तीत जास्त कालावधी ज्यासाठी त्यांना प्रीम्पटेबल रिसोर्सेस आवश्यकता असते जर ei ही वेळ असेल ज्यासाठी Ti ला रिसोर्सेस आवश्यकता असेल तर सर्वात वाईट परिस्थिती ब्लॉक करणे Ta च्या वेळेची जास्तीत जास्त वेळ सर्व कार्ये लक्षात घेता Ti दुसरा प्रमेय तो आहे जर एखाद्या कार्यासाठी K संसाधनांची आवश्यकता असेल तर पहिल्या प्रकरणात आम्ही एखाद्या कार्यासाठी आवश्यक असलेल्या स्त्रोताकडे पाहिले असेल दुसरीकडे येथे टास्क करण्यासाठी K संसाधनांची आवश्यकता आहे आणि या प्रत्येक K रिसोर्सेस वापर निम्न प्राथमिकता असलेल्या अनेक कार्यांद्वारे केला जातो सर्वात वाईट परिस्थितीत Ta साठी एकत्रितपणे एकत्र येण्याची एकूण वेळ आणि पहिल्या प्रमेयचे सामान्यीकरण आहे खाली चर्चा केली आहे प्रायोरिटी इनहेरिटेन्स स्कीम योजना चैन ब्लॉकिंग करण्यापासून ग्रस्त आहे विनंती केलेल्या प्रत्येक स्त्रोतासाठी त्यास ब्लॉक करणे शक्य आहे प्रत्येक संसाधनासाठी ते जास्तीत जास्त असेल जर तीन संसाधने असतील आणि ही तीन संसाधने कमी प्राधान्य कार्यांच्या वेगवेगळ्या संचाद्वारे वापरली गेली असतील तर सर्वात वाईट परिस्थितीत हाय प्रायोरिटीटास्क साठी एकूण ब्लॉकिंग वेळ म्हणजे प्रथम रिसोर्सेस द्वितीय रिसोर्सेस आणि तृतीय स्त्रोतासाठी ब्लॉक करण्याच्या वेळेची बेरीज होईल जिथे प्रत्येक स्त्रोतासाठी ब्लॉक करण्याची वेळ प्रमेय 1 द्वारे दिली जाते मूलभूत प्रायोरिटी इनहेरिटेन्स स्कीम योजनेत काही सुधारणा म्हणजे एक साधा परंतु शक्तिशाली प्रोटोकॉल आहे हे अनबॉऊण्डेड प्रायोरिटी इनव्हर्जन समस्येवर मात करते जी एक क्रिटिकल समस्या आहे कारण यामुळे कार्यांची त्यांची मुदत चुकली परंतु हे अगदी सोपी आहे आणि दोन मुख्य समस्या ग्रस्त आहे उदा गतिरोध समस्या आणि चैन ब्लॉकिंग करण्याची समस्या प्रथम लॉकर प्रोटोकॉल द्वारे केलेली पहिली सुधारणा म्हणजे त्यात वेगळी प्रायोरिटी इनहेरिटेन्स स्कीम योजना आहे मुख्य कल्पना अशी आहे की प्राधान्य मूल्य हे एखाद्या संसाधनास दिले जाते ज्यास कमाल मर्यादा म्हटले जाते आणि हे मूल्य त्या संसाधनाचा वापर करू शकणारे सर्वोच्च प्राधान्य टास्क म्हणून गणले जाते उदाहरणार्थ जर R एक रिसोर्सेस असेल आणि त्याचा वापर 3 कार्ये T2 T5 आणि T10 द्वारे केला जाईल तर मग आपण गृहित धरू की T2 ही सर्वोच्च प्राथमिकता टास्क आहे मग R स्त्रोतासाठी कमाल मर्यादा 2 नियुक्त आणि सर्वोच्च प्रोटोकॉल अशी आहे की जेव्हा एखादे टास्क रिसोर्सेस विनंती करते तेव्हा त्या कार्याची प्राथमिकता कमाल मर्यादेपर्यन्त वाढविली जाते उदाहरणार्थ जर संसाधने R उपलब्ध असतील आणि समजा टी 10 टास्क विनंती करेल आणि रिसोर्सेस R मिळाला तर T10 चे प्राधान्य मूल्य 2 पर्यंत वाढविले जाईल आणि सर्वोच्च लॉकर प्रोटोकॉल मध्ये प्रत्येक रिसोर्सेस कमाल मर्यादेशी संबंधित असेल आणि कोणत्याही टास्क संसाधनास लॉक करताच त्या कार्याची प्राथमिकता कमाल मर्यादेच्या मूल्याइतकी होईल हे सहजपणे सांगितले जाऊ शकते की हा प्रोटोकॉल मूलभूत प्रायोरिटी इनहेरिटेन्स स्कीमच्या शॉर्ट कॉमिंग्सवर मात करतो परंतु नंतर त्यात एक डिफिकल्ट कॉम्प्लिकेशन निर्माण होते आपण हायेस्ट लॉकर प्रोटोकॉल मध्ये झालेल्या इम्प्रोव्हमेंट्सची चर्चा करूया ज्याला प्रायोरिटी सिलिंग प्रोटोकॉल सुद्धा म्हणतात आणि ते हायेस्ट लॉकर प्रोटोकॉल मुळे आलेल्या प्रॉब्लेम्सला सुद्धा सोडवतात सर्वात जास्त लॉकर प्रोटोकॉल ही प्राथमिक प्रायोरिटी इनहेरिटेन्स स्कीम योजनेची एक छोटी सुधारणा आहे आणि सर्वोच्च लॉकर प्रोटोकॉलवर चर्चा केल्यावर प्राधान्य मर्यादा प्रोटोकॉल समजणे सोपे होते जे स्वतःच प्रायोरिटी इनहेरिटेन्स स्कीम योजना आणि सर्वोच्च लॉकर प्रोटोकॉल यापेक्षा किंचित क्लिष्ट आहे जर हे दोन प्रोटोकॉल प्राधान्यप्रायोरिटी इनहेरिटेन्स प्रोटोकॉल आणि सर्वोच्च लॉकर प्रोटोकॉल ज्ञात असतील तर प्राधान्य मर्यादा प्रोटोकॉलचे टास्क समजून घेणे फार सोपे होईल परंतु नंतर प्राधान्य मर्यादा प्रोटोकॉल हा थोडासा क्लिष्ट असूनही सर्वोत्कृष्ट प्रोटोकॉल आहे परंतु मूलभूत प्रायोरिटी इनहेरिटेन्स स्कीम योजना आणि सर्वोच्च लॉकर प्रोटोकॉलच्या सर्व समस्यांवर हे मोठ्या प्रमाणात मात करते सर्वाधिक लॉकर प्रोटोकॉल मध्ये आवश्यक असलेल्या कार्ये आणि संसाधनांबद्दल अनु प्रयोगाच्या डिझाइन दरम्यान त्यांचे विश्लेषण केले जाते आणि नंतर सर्व क्रिटिकल संसाधनांना कमाल मर्यादा मूल्य निश्चित केले जाते जेव्हा जेव्हा एखादे टास्क क्रिटिकल रिसोर्सेस घेते तेव्हा तिचे प्राधान्य मर्यादेच्या समान होते कमाल मर्यादा मूल्य हे त्या संसाधनाचा कधीही वापर करू शकणार्या सर्वोच्च प्राथमिकतेच्या कार्याइतकेच आहे आणि प्रत्येक वेळी जेव्हा कमी प्राधान्य टास्क किंवा इतर कोणतेही टास्क संसाधनास प्राप्त करते तेव्हा तिचे प्राधान्य कमाल मर्यादेपर्यंत वाढते आणि ती इनहेरिटेन्स योजना आहे एखादी टास्क संसाधनास ताबडतोब मिळविताच तिचे प्राधान्य मूल्य वाढते आणि ते संसाधनांशी संबंधित कमाल मर्यादेच्या मूल्याइतके होते उदाहरणार्थ आपण असे गृहित धरू की तेथे एक महत्त्वपूर्ण रिसोर्सेस R आहे आणि रिसोर्सेस R3 कार्ये T1 T2 आणि T3 द्वारे वापरला जात आहे आणि तेथे R Ceil max − prio T1 T2 प्रोटोकॉलचे टास्क खालीलप्रमाणे आहे आपण गृहित धरू की T1ची प्राधान्य 5 आहे T2 ची प्राधान्य 2 आहे आणि T3 ची प्राधान्य 8 आहे असे गृहीत धरून 2 सर्वात जास्त प्राधान्य आहे आणि 8 सर्वात कमी प्राधान्य आहे रिसोर्सेस R 2 शी संबंधित मर्यादा मूल्य कारण 2 सर्वात जास्त आहे २ आणि म्हणूनच Rशी संबंधित कमाल मर्यादा मूल्य 2 आहे येथे हे निर्दिष्ट केले जात आहे की केव्हातरी 2 सर्वात जास्त प्राधान्य आहे आणि इतर वेळी त्यास 8 सर्वोच्च प्राधान्य म्हणून घोषित केले वास्तविक संभ्रम वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टममुळे उद्भवतात जे वेगवेगळ्या अधिवेशनांचा वापर करतात उदाहरणार्थ मायक्रोसॉफ्ट विंडोज आणि इतर काही ऑपरेटिंग सिस्टममध्ये प्राधान्य मूल्य उच्च आणि उच्च प्राथमिकता असते प्राधान्य मूल्य जितके जास्त असते तितके जास्त T10 ला T5 किंवा T1पेक्षा जास्त प्राधान्य असेल प्राधान्य मूल्य जितके उच्च असेल तेच प्राधान्य असेल तर T10 T5 किंवा T1पेक्षा उच्च प्राथमिकता असेल तर युनिक्स आणि युनिक्स डेरिव्हेटिव्ह ऑपरेटिंग सिस्टममध्ये अगदी उलट रूपांतरण आहे कमी प्राधान्य उच्च प्राथमिकता दर्शवते आणि उच्च प्राथमिकता मूल्य कमी प्राधान्य दर्शवते जर रिसोर्सेस T कार्ये T२ Ta आणि T द्वारे वापरला गेला असेल तर कमाल मर्यादा मूल्य २ होईल कारण २ सर्वात जास्त प्राधान्य आहे तर ऑपरेटिंग सिस्टममध्ये जसे की विंडोज बेस्ड ऑपरेटिंग सिस्टम हे आहे आणि म्हणून आम्ही ही दोन वेगळी कन्वेन्शनस वापरत आहोत प्रोटोकॉल सोपे आहे एकदा मर्यादा मूल्ये संसाधनांशी संबंधित झाल्यानंतर प्रत्येक वेळी ते रिसोर्सेस घेतात हे कमाल मर्यादा प्राधान्याने इनहेरिटेन्स घेते आणि नंतर ते रिसोर्सेस सोडते तेव्हा ते संसाधनासह आपली प्रक्रिया पूर्ण करते आणि रिसोर्सेस सोडते ते नंतर त्याच्या आधीच्या प्राधान्यावर परत जाते हा प्रोटोकॉल अनबॉऊण्डेड प्राधान्य इनव्हर्जन डेडलॉक आणि चेन ब्लॉकिंगच्या समस्यांवर मात करण्यात मदत करतो परंतु नंतर ती एक नवीन समस्या तयार करते ज्यास इनहेरिटेन्स ब्लॉकिंग करणे म्हणतात उदाहरणार्थ असे गृहित धरूया की रिसोर्से R एक महत्त्वपूर्ण रिसोर्से आहे जे 3 टास्क T1 T2 आणि T3 द्वारे वापरले जाते T1ला प्रायोरिटी 5 T2 ला प्रायोरिटी 2 आणि T3 ला प्रायोरिटी 8 आणि सिलिंग 2 रिसोर्से उपलब्ध केले गेले आणि अधिग्रहित केले गेले टास्क T1ज्याचे प्राधान्य 5 आणि T2 ब्लॉक आहे T1चे प्राधान्य 2 होते आणि नंतर T4 T5 इ कार्ये T1पेक्षा जास्त प्राधान्य देतात परंतु T1ची प्राधान्यता वाढल्यामुळे त्यांना सीपीयू मिळू शकत नाही कारण T1ची प्राधान्यता वाढली आहे आणि T4 T5 इत्यादी जित क्या लवकर T1ला रिसोर्से आवश्यकता असल्यास त्याची प्राधान्यता 2 पर्यंत वाढते आणि इतर कामे जी तयार आहेत परंतु T1पेक्षा जास्त प्राधान्यक्रम असूनही ज्यांना सीपीयू मिळू शकत नाहीत आणि ते इनव्हर्झन उत्पन्न करतात हे इनहेरिटेन्स रेलटेड इनव्हर्झन म्हणून ओळखले जाते आपण येथे थांबूया आणि राहिलेला भाग पुढील व्याख्यानात पाहूया धन्यवाद